नमस्कार आपल्या सगळ्यांचे या डिझास्टर रिकव्हरी च्या लेक्चर सिरीज मध्ये आपले स्वागत आहे आणि आपण चांगले तयार आहोत या लेक्चर मध्ये मी डिझास्टर रिस्क गव्हर्नन्स मध्ये समुदायाचा सहभाग या भारतातल्या मुंबईमधील काही केस स्टडीज वर लक्ष केंद्रित करणार आहे मी डिझास्टर प्रिव्हेन्शन रिसर्च क्योटो युनिव्हर्सिटी Disaster Prevention Research Institute Kyoto University येथील शुभज्योती समादार आहे डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट मध्ये व डिझास्टर रिकव्हरी मध्ये आणि पुनर्रचना व पुनर्वसन मध्ये समुदायाचा सहभाग हा खास शब्द आहे आपल्याला समुदायामध्ये सामील व्हावे लागेल आपण रिकव्हरी मिटिगेशन सज्जता आणि डिझास्टर संबंधित कृती पासून सुरुवात केली याला सर्वांची सहमती आहे आणि तुम्ही पाहू शकतात कि इथे बरेच प्रशस्तीपत्र आहेत आम्ही असे बरेच प्रशस्तीपत्र देऊ शकतो आता हे एक प्रकारे त्रासदायक आहे आपल्याला आपली रणनीती अंमलात आणण्यात कोणतीही अडचण असल्यास आणि ती करण्यात तुम्ही अयशस्वी ठरल्यास तुम्ही समुदाय सहभाग समुदायाचा सहभाग किंवा पार्टिसिपेटरी ऍप्रोच असे प्रत्येकजण तुम्हाला सांगत आहे तो एक प्रकारचा त्रास आहे हे ब्रोकोली सारखे आहे प्रत्येक जण तुम्हाला खाण्यासाठी विचारेल हे डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट चे नियोजन ब्रोकोली आहे कोणीही तुम्हाला खाऊ नका असे सांगणार नाही डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी साधन म्हणून समुदायाचा सहभाग घ्यावा अशी प्रत्येकजण तुम्हाला शिफारस करेल आता हे असे का आहे आपल्याला माहित आहे की रिस्क व्यक्तिनिष्ठ आहे आणि वेगवेगळ्या स्टेकहोल्डर चे याबाबतीत वेगवेगळे मत आहे आणि म्हणून समुदायाचा समावेश करून घेणे हे मॅनेजमेंट प्रक्रियेमधील वेगवेगळी मते कल्पना गरजा आणि चिंता यांचा समावेश करून घेण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे नाहीतर लोकांना वाटेल की ते फसवले गेले आहेत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये खरोखर त्यांचा समावेश नसतो कारण त्यांचे तिथे काही भाग भांडवल नसते आणि म्हणून त्यांना आपल्याला सांगण्याचा हक्क आहे की त्यांना काय हवे आहे त्यांची चिंता काय आहे आणि आपल्याला फक्त रिस्क बद्दल माहित नसते परंतु काय केले पाहिजे केव्हा केले पाहिजे कसे केले पाहिजे आणि हे कोण करणार हे देखील माहीत असते तेव्हा असे हे पॉलिसी ऑप्शन्स देखील वापरले जातात तेव्हा पहिले हे असेसमेंट आहे आणि रिस्क ची समस्या शोधणे व दुसरे पोलिसी ऑप्शन्स आहे ज्यासाठी आपल्याला समुदायाच्या सहभागाची गरज आहे तसेच बऱ्याच केसेस मध्ये आपण सरळ लोकल गव्हर्मेंट वर अवलंबून राहू शकत नाही आपल्याला स्थानिक लोकांची क्षमता वाढवायची आहे जेणेकरून डिझास्टर नंतर ते जगू शकतील आणि जोपर्यंत लोकल गव्हर्मेंट किंवा व बाहेरील एजन्सीज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात तोपर्यंत परिस्थितीचे व्यवस्थापन करू शकतील तसेच टिकून राहण्याच्या समस्येसाठी आपल्याला टिकाऊ समुदायाची व लोकांची स्वतःची क्षमता वाढवण्याची गरज आहे आपल्याला त्यांची क्षमता वाढविण्याची व सबलीकरण करण्याची गरज आहे म्हणून स्वावलंबन आणि स्थानिक ज्ञान वापरणे हे डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट मधील महत्वपूर्ण घटक आहेत परंतु वास्तवात तिथे फार मोठा गॅप आहे आपण म्हणतो आहोत की डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट मध्ये आपल्याला समुदायाचा समावेश करून घेण्याची गरज आहे पण खरोखर हे असे घडत नाही तिथे पॉलिसी आणि प्रॅक्टिस मध्ये थेरी आणि इम्पलेमेंटेशन मध्ये मोठा ग्याप आहे का एवढा वेळ ऊर्जा आणि पैसे खर्च केल्यानंतर आपण स्थानिक समुदाय निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत का समाविष्ट करू शकत नाही पार्टिसिपेटरी डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट प्रोग्राम का अयशस्वी होतात ते पुनर्वसन असू शकते किंवा अजुन सज्जतेसाठी असू शकते तेव्हा सहभाग हे एक कारण आहे हे समजून घ्या तेव्हा वेगवेगळ्या प्रकारे तयारी करावी लागेल तिथे सहभागाची सर्वव्यापी अशी एकच व्याख्या नाही तेव्हा समुदायाचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत नियोजन प्रक्रियेत कसा समावेश करून घ्यायचा ही समजूत वादग्रस्त राहिली आहे आमच्याकडे बर्याच लोकांचा समज आहे की दररोजच्या विविध दृष्टीकोनातून भाग घेतलेल्या लोकांना हे समजले आहे शेरी आर्न्स्टाईन ने विकसित केलेल्या या शास्त्रीय मॉडेल पैकी हे एक आहे

आणि लोकसहभागाच्या लॅडर सहभागाच्या प्रकाराबद्दल बोलूयात इथे डाव्या बाजूला पाहिले तर इथे मॅनिप्युलेशन पासून सुरुवात होऊन नंतर इन्फॉर्मेशन कन्सल्टेशन पार्टनर आणि सिटीझन कंट्रोल आहे हे तुम्ही पाहू शकतात हे काय आहे आपण हे मॉडेल डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट संदर्भामध्ये कन्व्हर्ट करून पाहूयात जेव्हा आपण मॅनिप्युलेशन सारख्या गोष्टीबद्दल किंवा इन्फॉर्मेशन सारख्या गोष्टीबद्दल बोलत असतो तेव्हा तो समुदाय या इन्फॉर्मेशन चा निष्क्रिय प्राप्तकर्ता असतो आम्ही फक्त लोकांना सांगू शकतो की तुम्ही हे खाली करा तुमची प्लिंथ लेवल वाढवा अशी माहिती देऊ शकतो या साध्या गोष्टी आम्ही तज्ञ असल्यामुळे आम्हाला सर्व काही माहित आहे आणि आम्ही ते लोकांना सांगत असतो की त्यांनी काय केले पाहिजे यामुळे त्यांना फक्त माहिती प्राप्त होते आणि ते आमच्या सूचनांचे पालन करतात तेव्हा असे हे साधे मॉडेल आम्ही राबवले आहे आणि दुसरे हे टोकेनिजम किंवा कन्सल्टेशन प्रकारचे आहे या डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट च्या केस मध्ये काही लोकांचे म्हणणे आहे की हे लोक फक्त निष्क्रिय प्राप्तकर्ता म्हणून आम्ही फोकस करू नये तर आम्ही असे केले पाहिजे कि त्यांना ही रिस्क समजून घेण्यात समाविष्ट करून घेतले पाहिजे कारण आम्हाला माहित आहे की रिस्क च्या बाबतीत लोकांच्या वेगवेगळ्या समजुती असू शकतात आणि म्हणून आम्ही सरळ त्यांना तज्ञ लोकांसोबत विचारले की तुम्हाला सहभागी होण्यात रिस्क काय आहे ते सांगा त्यांना असे वाटते की हे असुरक्षित आहे रिस्क अससेसमेंट साठी आम्ही त्यांना इन्व्हॉल्व्ह करतो काही हायर लेवल व्हॅल्यू कन्सलटेशन्स दरम्यान आम्ही त्यांना केवळ रिस्क अससेसमेंट साठी नव्हे तर रिस्क एस्टिमेशन अर्बन प्लॅनिंग साठी प्लान त्या एरिया मध्ये राहणारे सिटीजन किंवा स्टेक होल्डर यांना इन्व्हॉल्व्ह केले जाते त्यांना प्लान दाखविला जातो आम्ही तयार केलेला प्लान चांगला आहे किंवा नाही याबद्दल त्यांचे मत घेतले जाते आम्ही एक्सपर्ट ऑथॉरिटी इम्पलेमेंटेशन एजन्सी यांच्या मदतीने प्लान तयार करतो सर्वसामान्य माणसांना त्या तयार केलेल्या प्लान मध्ये काही गॅप वाटतात का कोणते इम्पॉर्टंट कंपोनेंट डिसिजन मेकिंग साठी इनकॉर्पोरेट करायला हवे याबद्दल मत घेतले जाते अशा प्रकारचे प्रश्न कन्सलटेशन्स दरम्यान विचारात घेतले जातात काही रॅडिकल पीपल पार्टीसिपेशन्स असते त्यांच्या मते तयार केलेल्या प्लान पुरेसा नसतो त्यांना कॉलॅबोरेटीव्ह नॉलेज आणि कॉलॅबोरेटीव्ह एक्शन प्लान डेव्हलपमेंट हवे असते त्या प्रोसेस साठी कम्युनिटी त्यांचे लोकल लीडर एक्सपर्ट किंवा एक्स्टर्नल एजन्सी एकत्र बसून एकमेकांशी इन्फॉर्मेशन शेअर करतात कम्युनिटी त्यांच्या एक्सपिरीयन्स नुसार लोकल नॉलेज नुसार आणि एक्सपर्ट त्यांच्या स्वतःच्या सायंटिफिक अंडरस्टँडिंग नुसार प्लान तयार करतात अशा प्रकारची टीम एकत्र बसून प्रोजेक्ट साठी लागणारे इनपुट आणि इतर इन्फॉर्मेशन शेअर किंवा एक्सचेन्ज करतात प्लान टेबल डेव्हलप करण्यासाठी ते आधी प्रॉब्लेम अंडरस्टँड करतात कोणत्या प्रकारचे रिस्क आहे प्रॉब्लेम कशाप्रकारे सॉल्व करता येईल त्यासाठी कोणते ऑप्शन्स टूल अँड स्ट्रॅटेजि ऍडॉप्ट करता येऊ शकतात अशाप्रकारे पार्टिसिपेशन कडे वेगळ्या पद्धतीने पहाता येऊ शकते बॉटम पासून सुरू केल्यावर टॉप पर्यंत सगळेजण कम्युनिटी पार्टिसिपेशन बद्दल बोलत असतात कोणत्याही प्रोजेक्ट कडे पाहिल्यास लोकं म्हणतात की आमचा प्रोजेक्ट कम्युनिटी पार्टिसिपेशन प्रोजेक्ट आहे परंतु कम्युनिटी पार्टिसिपेशन म्हणजे केवळ इन्फॉर्मेशन देणे किंवा इतर लोकांसोबत व्हॅल्यू कन्सल्टेशन करणे किंवा त्यांना कॉलॅबोरेटीव्ह नॉलेज किंवा कॉलॅबोरेटीव्ह प्लान डेव्हलपमेंट स्वरूपाचे असू शकते सगळ्याच लोकांचे पार्टिसिपेशन म्हणजे केवळ आपला लॉस करू शकतो लोकांचे अनेक प्रकारे अंडरस्टँडिंग आहे पार्टिसिपेशन बद्दल युनिव्हर्सल डेफिनेशन नाही कम्युनिटी ला प्लानिंग प्रोसेस मध्ये इन कॉर्पोरेट करणे खरोखर चॅलेंजिंग आहे तेवढेच नाही तर आपल्याकडे डिजास्टर रिस्क मॅनेजमेंट साठी डिफरंट पार्टिसिपेटरी टूल्स आहेत

आपल्याकडे रिस्क मॅपिंग आहे योंन्मेंकैगी सिस्टिम मेथड किंवा फोर स्क्वेअर टेबल मेथड किंवा डिझास्टर गेम्स किंवा काही प्रमाणात सीनारिओ डेव्हलपमेंट किंवा इंटरॅक्टिव्ह वर्कशॉप आहे अशाप्रकारे डिफरंट पार्टिसिपेटरी टूल्स कन्सिडर केले जातात म्हणजेच अशा प्रकारच्या डिफरंट पार्टिसिपेटरी टूल्स च्या मदतीने लोकल कम्युनिटीला पार्टिसिपेटरी प्रोसेस मध्ये सहभागी करून घेतले जाते आपल्याकडे बरेच टूल्स आहेत ते एकमेकांपेक्षा व्हेरि होऊन जातात त्यांचे स्ट्रक्चर मेथड टाईम रिसोर्सेस स्किल एकमेकांपेक्षा बऱ्याच प्रमाणात व्हेरि होऊन जातात ज्या पद्धतीने योंन्मेंकैगी सिस्टिम मेथड कंडक्ट करतात त्याच पद्धतीने गेम कंडक्ट करता येत नाही अशाप्रकारे डिफरंट पार्टिसिपेटरी टूल्स त्यांचे कॉमन ऑब्जेक्टिव्ह आहे कन्सिडर केले जातात डिफरंट पार्टिसिपेटरी टूल्स च्या मदतीने लोकल कम्युनिटीला डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतले जाते मी प्रॅक्टिशनर असताना बऱ्याच प्रमाणात कोणते टूल्स कम्युनिटीला एफ्फेक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह करण्यासाठी वापरावे याबद्दल कन्फ्युज्ड होतो डिसिजन मेकिंग प्रोसेस बद्दल मला माहिती नव्हते मी कोणते प्रयत्न करायला हवे काय बेसिसवर सिलेक्शन करायला हवे याबद्दल प्रॅक्टिशनर म्हणून पेचप्रसंग होत होता मी एक्सपर्ट लोकांना प्रश्न विचारत असे पार्टिसिपेटरी एक्सरसाईजेस साठी हा वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम असतो ते कसे आहेत हे देखील मोठ्या प्रमाणात बदलते या एक्सरसाइज चा हेतू काय आहे हे फक्त रिस्क किंवा लोकांचा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी किंवा रिस्क कशाप्रकारे मॅनेज करायची हे समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करते काही अभ्यास असे दर्शवतात की बऱ्याच केसेस मध्ये डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट पार्टिसिपेटरी टूल्स हे रिस्क बद्दलचा अवेअरनेस समजून घेण्यावर केंद्रित असते परंतु तिथे रिस्क चे व्यवस्थापन करायचे यावर कमी फोकस केलेले असते तेव्हा जर लोकांना माहित नसेल की काय करायचे आहे तर ते फॅटलिस्ट होतात तसेच निराश देखील होतात मला जर काहीच माहिती नाही फक्त एवढेच कळते की रिस्क फार सोपी नाही तेव्हा ते सहभाग घेण्याला प्राधान्य देत नाही दुसरे जेव्हा आम्ही पार्टिसिपेटरी एक्सरसाइज करतो ही एक प्रकारची कला आहे आणि कौशल्य देखील आहे हे तुमच्या एक्सरसाइज च्या दरम्यान तुम्ही कोणती भाषा वापरत आहात तुम्ही तिथले स्थानिक ज्ञान वापरत आहात का तसेच स्थानिक भाषा किंवा परकीय भाषा वापरत आहात यावर अवलंबून असते फॅसिलिटेटर चा अनुभव किती आहे तो किती प्रमाणात ज्ञानी आहे त्याचा किंवा तिचा अनुभव हे देखील महत्त्वाचे आहे कुणाकुणाला बराच अनुभव असतो आणि त्यामुळे ही किंवा तो नवीन व्यक्तीपेक्षा चांगल्या प्रकारे डिलिव्हर करू शकतो ही प्रॅक्टिकल प्रोफेशनल ची गोष्ट आहे तसेच तुम्ही ही पार्टिसिपेटरी एक्सरसाइज कुठल्या जागेवर कंडक्ट करत आहात हे तुम्ही समुदायाच्या आत करत आहात किंवा समुदायाच्या बाहेर करत आहात तसेच टाईम हे देखील दुसरे व्हेरिएबल आहे तेव्हा तुम्ही किती काळ हे काम करणार आहात याला बराच वेळ लागेल की हे कमी वेळात होईल तर जेव्हा आपण डिसिजन मेकिंग प्रक्रियेमध्ये कम्युनिटी चा उत्तम सहभाग अपेक्षित करतो तेव्हा आपल्याला हे व्हेरिएबल सुद्धा लक्षात घ्यावे लागतील तसेच इथे एक्सरसाइज किंवा फॅसिलिटेशन प्रोसेस चे नियंत्रण हा देखील एक प्रश्न आहे बऱ्याच गोष्टींमध्ये काही लोकांचे म्हणणे होते की फॅसिलिटेटर सर्व गोष्टींचे जसे की कोण सहभागी होऊ शकते किती जण सहभाग घेतील ते कशावर चर्चा करतील आणि किती सहभागी असतील या सर्वांचे नियंत्रण करेल तेव्हा हा जरी सहभागाबद्दलचा प्रश्न असला तरीसुद्धा सर्व काही फॅसिलिटेटर कडूनच ठरवले जाईल तेव्हा त्याला हे सर्व नियंत्रण करण्याची क्षमता आहे अशा वेळी तो त्याच्या ऐवजी छोट्या छोट्या प्रयत्नातून अवाढव्य बनवण्याऐवजी इतरांना पावर देईल मोठे मासे तर प्रत्येक जण खात असतात जेव्हा आपण डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट मध्ये समुदायाचा सहभाग विचारात घेतो तेव्हा हे नियंत्रित असले पाहिजे तसेच याचा फायदा आणि समुदायाच्या सहभागाचे कार्य यासारखे काही निष्कर्ष असे प्रश्न देखील आहेत तेव्हा हे अशा प्रकारच्या पार्टिसिपेटरी प्रोजेक्ट कडून आम्हाला मिळालेले निष्कर्ष आहेत जर आम्ही समुदायाचा समावेश करून घेतला तर खरोखर लोकांमध्ये जागरूकता वाढते हे चांगले मान्यताप्राप्त निर्णय देते तसेच हे स्टेकहोल्डर्स मधील विवादाचे निराकरण देखील करू शकते ते सज्जतेत सुधारणा करू शकते आणि यामुळे लोकांचे सामर्थ्य वाढू शकते त्यांची सहभागी होण्याची जास्त तयारी असते आणि ते जास्त स्वावलंबी होतात आणि ते स्वतः बाहेरील मदतीशिवाय कार्य करू शकतात हे सर्व ठीक आहे पण समस्या अशी आहे की हे वेगवेगळ्या दोन्ही गव्हर्मेंट आणि नॉन गव्हर्मेंट संघटनांकडून तसेच अभ्यासक आणि संशोधकांकडून आलेले हे निकाल आणि दावे सबळ पुराव्याअभावी खरोखरच खरे आहेत की नाही तेव्हा डिसिजन मेकिंग च्या प्रक्रियेमध्ये समुदायाचा सहभाग घेऊन आम्ही खरोखर हे साध्य करू शकतो आणि हे अपरिहार्य आहे व हे कुणालाही माहीत नाही तथापि आम्ही दावा करत आहोत की आमचा प्रोजेक्ट चांगला आहे आमचा अभ्यास चांगला आहे म्हणून जर आम्हाला माहित नसेल की हे कसे करायचे हे अशा प्रकारचे निष्कर्ष कसे डिलिव्हर करायचे तर हा एक प्रोजेक्ट दुसऱ्या जागेवर स्केल अप करणे अवघड आहे जो प्रोजेक्ट रुरकी मध्ये बरोबर आहे तो कदाचित दिल्लीमध्ये बरोबर नसणार कदाचित डेहराडून साठी देखील बरोबर नसणार तेव्हा त्यांच्यासोबत काय करायचे हे माहीत असणे गरजेचे आहे दुसरी समस्या अशी आहे की इथे पार्टिसिपेशन चे किंवा सहभागावर आधारित डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट चे एकच असे नाव नाही आम्ही याला बरीच नावे दिली आहेत उदाहरणार्थ कम्युनिटी बेस्ड डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट CBDM इंटिग्रेटेड कम्युनिटी बेस्ड डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट पार्टिसिपेटरी डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट लोकल लेव्हल डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट मल्टी स्टॅक होल्डर पार्टिसिपेशन कॉलॅबोरेटीव्ह डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट हे सर्व पार्टिसिपेटरी आहेत परंतु त्यांची नावे वेगळी आहेत अभ्यासकांसाठी त्यांच्या समुदायाचे कायदे हे फार कन्फ्युझिंग आहेत की ते कसे वेगळे आहेत त्यांनी वेगवेगळी नावे का दिली आहेत खरोखर यामुळे परिस्थिती अवघड होते त्याचा परिणाम असा होतो की आपण देशात जगभरात हे पार्टिसिपेटरी प्रोग्राम पार्टिसिपेटरी एक्सरसाइज प्रोजेक्ट कुठे चांगले यशस्वी झाले असतील किंवा परिणामकारक झाले असतील तर आपण हे ज्ञान दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकत नाही त्यांचे असे म्हणणे आहे की हे अतिशय स्थानिक आहे आणि त्यामुळे हे आपण ट्रान्सलेट करू शकत नाही तेव्हा इथे थेरी आणि प्रॅक्टिस मध्ये बराच मोठा गॅप आहे आणि म्हणून आपल्याला काय करायची गरज आहे आपण ही समस्या कशी सोडवू शकतो काही लोकांचे म्हणणे आहे की आपण ही समस्या फ्रेमवर्क विकसित करून सोडवू शकतो यासाठी आपल्याला मूल्यमापन करण्याची आवश्यकता आहे मूल्यमापन काय कार्य करते आणि त्यासाठी आपल्याला मूल्यमापनाची गरज आहे आणि त्या मूल्यमापनासाठी आपल्याकडे असणे आवश्यक आहे आणि म्हणून पार्टिसिपेटरी डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट ला एक फ्रेमवर्क हवे आहे ज्याद्वारे एक प्रकारचा ते बेंचमार्क असेल ज्याद्वारे तुम्ही सांगू शकतात की हा प्रोजेक्ट चांगल्या प्रकारे कार्य करत आहे आणि हा प्रोजेक्ट डिसिजन मेकिंग प्रक्रियेमध्ये समुदायाचा समावेश करून घेण्यासाठी चांगला नाही तेव्हा इथे यावर बऱ्याच थेरी आहेत परंतु जर आपण या सर्व थेरी चा सारांश एकत्र करू शकलो तर खरोखर आपल्याला याच्या सिंथेसिस चे हे पिक्चर मिळेल तेव्हा यातून आपल्याला असे आढळले आहे की बरेच अर्ग्युमेंट्स हे या दोन पिलर्स किंवा या अशा दोन मुख्य घटकांकडून येत आहेत एक घटक प्रोसेस बेस क्रायटेरिया आहे ही अशी एक प्रोसेस आहे जिथे सहभाग लक्षात घेते आणि या सहभागातून हा निकाल आपल्याला मिळत आहे तेव्हा प्रोसेस काय आहे मला तिथे गेले पाहिजे त्यासाठी मला काही कार्य केले पाहिजे काही पावले उचलली पाहिजेत काही तंत्र अंगीकारले पाहिजेत इथे कोण जोडला जाऊ शकतो तो केव्हा आणि किती प्रमाणात जोडला जाईल तसेच सहभागाच्या काही क्वालिटी आणि कॅरेक्टरस्टिक्स जसे की समुदायाचा सहभाग संबंधित स्टेक होल्डर्स चे प्रतिनिधित्व त्यांची क्षमता स्थानिक ज्ञान चांगल्या सुविधा साधनांची उपलब्धता हे सहभागात विचारात घेऊन त्याचे मूल्यमापन करावे लागेल हा अपेक्षित निष्कर्ष मिळविण्यासाठीचा मार्ग आहे नंतर आपल्याकडे आउट कम बेस्ड क्राइटेरिया आहे हा सहभाग आहे आपण या सहभागातून काय मिळवले आहे याचा निष्कर्ष काय आहे जर तुम्ही विशिष्ट प्रोसेस सहभागाची आदर्श प्रोसेस अनुसरत असाल तर हे गरजेचे नाही की तुम्हाला इथे चांगलेच परिणामकारक आउटकम मिळेल आणि म्हणून आउट कम बेस्ड क्राइटेरिया मध्ये आपल्याला काय रिझल्ट अपेक्षित आहे आणि समुदायाच्या मागण्या चांनेलाइज करणे अडचणीत होणारा उशीर कमी करणे निर्णय घेणे मालकी हक्क वाढवणे एकमत होणे इत्यादी आणि परस्पर विश्वास देणे आदर देणे मालकीहक्क पारदर्शकता उत्तर दायित्व वादविवाद टाळणे एकमत होणे आणि कमी खर्चिक व कमी वेळेत होईल याचे तंत्र काय असेल तेव्हा यावर आधारित खरोखर आम्ही हे फ्रेमवर्क विकसित करू शकतो डाव्या बाजूला इथे आमच्याकडे पब्लिक पार्टिसिपेशन चे प्रोसेस आहेत व उजव्या बाजूला आमच्याकडे पब्लिक पार्टिसिपेशन चे आउटकम जसे की पब्लिक पार्टिसिपेशन च्या प्रोसेस साठी आम्ही समुदायाची व्यस्तता आणि सादरीकरण विचारात घेतले आहे तेव्हा समुदायाची व्यस्तता म्हणजेच तो समुदाय अगदी सुरुवातीलाच सहभागा मध्ये समाविष्ट झाला पाहिजे असे नाही की आम्ही त्यांना पुन्हा चांगली परिस्थिती निर्माण करण्याच्या कंस्ट्रक्शन प्रोसेस मध्ये अचानक समावेश करायला सांगितले परंतु आधी आम्हाला कळले पाहिजे की सध्या कोणती समस्या आहे तिथे काय चिंता आहेत तिथे प्रचलित समस्या काय आहेत आणि नंतर स्टेक होल्डर्स चे प्रतिनिधित्व कसे आहे हा समुदाय ब्लॅक बॉक्स नाही तिथे बऱ्याच गोष्टींमध्ये फरक आहे जसे की काही क्लास वर आधारित आहे काही जेंडर आधारित आहे काही कास्ट आधारित आहेत तर काही स्टेटस वर आधारित आहेत तेव्हा आपण खात्री केली पाहिजे की या सर्व भागांचे प्रतिनिधी या प्रोसेस मध्ये सहभागी झाले आहेत तिसरा क्रायटेरिया हा प्रोसेस बेस्ड आऊट सेट वर स्पष्ट आणि सहमत आहे आम्ही समुदायास सोबत बऱ्याच केसेस ची चर्चा केली परंतु आमच्याकडे कोणतेही सहमत असे उद्देश नव्हते किंवा कदाचित आमचे कोणतेही स्पष्ट असे ध्येय नव्हते हे नेहमी विकसित होत असते आणि म्हणून अतिशय स्पष्ट असे उद्देश बनवणे चांगले असते तर हे आमचे असे काही ध्येय आहेत आणि ते आम्हाला मिळवायचे आहेत तेव्हा हे समुदायाला कल्पना देईल की या प्रोजेक्ट कडून ते काय अपेक्षित करू शकतात आणि आम्ही फार सुरुवातीलाच कमीत कमी काही तात्पुरते एकमता पर्यंत पोहोचू शकतो हे आउटकम आहे आणि त्यासाठी आम्ही पुढे जाऊ शकतो नंतर दुसरे म्हणजेच समुदायाची सातत्याने व्यस्तता असे आहे हे असे नाही कि तुम्ही त्यांना सुरुवातीलाच सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहात आणि नंतर तुम्ही त्यांना विसरत आहात आपण त्यांना विसरू नये आपण प्लानिंग प्रोसेस च्या प्रत्येक क्षेत्रात त्यांच्याशी संबंधित कन्सल्टेशन सुरू ठेवले पाहिजे काय अडचण आहे काय करावे लागेल कोण करेल आम्ही कसे करू म्हणून त्यांच्या रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटीचा देखील उल्लेख केला गेला पाहिजे जेणेकरून कम्युनिटी ला एक प्रकारची ओनरशिप वाटेल प्रोजेक्ट मध्ये त्यांची इन्व्हॉल्व्हमेंट आहे आणि म्हणूनच या प्रोजेक्ट बद्दल त्यांना अधिक जबाबदार आणि पारदर्शक चित्र निर्माण होईल फेअरनेस फेअरनेस या कंपोनेंट बद्दल आपण चर्चा करू बऱ्याच वेळेला लोकांनी पार्टिसिपेशन करणे महत्त्वाचे असते पण ते केवळ फिजिकल पार्टिसिपेशन असते त्यांना त्यांचे मत मांडण्यासाठी स्वातंत्र्य किंवा सामर्थ्य नसते खेड्यांमध्ये अप्पर आणि लोअर कास्ट लोक असतात त्यांना प्रोसेस मध्ये डिस्कशन साठी इन्व्हॉल्व्हमेंट करता येऊ शकते काही डॉमिनंट कास्ट लोक डॉमिनंट क्लास लोक इतर लोअर कास्ट किंवा लोअर क्लास लोकांना बोलण्याबद्दल काही नवीन टॉपिक प्रपोज करण्याबद्दल किंवा नवीन स्ट्रॅटेजि मांडू देण्यास मज्जाव करतात तेव्हा हे असे घडायला नको प्रत्येकाला डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट वर चर्चा करण्यासाठी आणि सुचविण्यासाठी योग्य आणि समान अधिकार हवा नंतर दुसरा पार्टिसिपेटरी कॉम्पोनन्ट्स निर्णयावर प्रभाव पाडण्याची शक्ती आहे आपण लक्षात ठेवायला हवे की बऱ्याच केसेस मध्ये लोकांना आमंत्रित केले जाते लोकांना व्यस्त ठेवले जाते परंतु कदाचित आर्थिक संस्था मुख्य आर्थिक स्त्रोत हा बाहेरील संस्थांकडून येत असतो समुदायाचे आर्थिक योगदान कमी असते नंतर मग काय होते की या बाहेरील संस्था समुदाया सोबत चर्चा करतात त्यांना पूर्ण प्रक्रियेमध्ये सामावून घेतात परंतु जेव्हा ते निर्णय घेतात आणि काही प्लान करतात तेव्हा तिथे समुदायाचे अभिप्राय निरीक्षण आणि सूचनांचे प्रतिबिंब दिसत नाही म्हणून समुदायाची शक्ती फार कमी असते निर्णयांवर त्यांचा प्रभाव कमी असतो परंतु कारभारासाठी सत्ता अतिशय महत्त्वाची असते समुदाय डिसिजन मेकिंग या प्रक्रियेमध्ये समाविष्ट झाला पाहिजे डिसिजन मेकिंग या प्रक्रियेवर त्यांचे नियंत्रण हवे त्यांनादेखील थोड्या प्रमाणात स्वातंत्र्य आणि सत्ता उपभोगता आली पाहिजे कप्यासिटी बिल्डिंग कप्यासिटी बिल्डिंग म्हणजेच समुदायाला इतर स्टेकहोल्डर सोबत निगोशिएट करण्यासाठी बार्गेन करण्यासाठी किंवा गंभीर चर्चेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी व्यस्त ठेवणे त्यांच्याकडे काही ज्ञान किंवा कौशल्य असायला हवे काहीवेळा हे शिक्षणाच्या अभावी किंवा निरक्षरता किंवा दूरदूरच्या ठिकाणांमुळे किंवा बाह्य संस्थेच्या संपर्कातील दूरदृष्टी मुळे किंवा काही मेडिया सारख्या बाह्य कारणांमुळे होते समुदायाचे काही भाग किंवा थोडे समुदाय ज्यांना फार थोड्या प्रकारचे टेक्निकल ज्ञान असते किंवा बाहेरचे ज्ञान किंवा औपचारिक ज्ञान असते आणि म्हणून ते बाह्य संस्थांसोबत परिणामकारक रित्या निगोशीएट करू शकत नाही म्हणून त्यांच्याकडे इतरांसोबत बार्गेन करण्याची शक्ती हवी जेणेकरून ते स्वतःचे ज्ञान आणि क्षमता देखील वाढवू शकतात ते स्वतःवर विश्वास ठेवू शकतात आणि अवलंबून राहू शकतात हे महत्त्वाचे आहे आणि गुड फॅसिलिटेशन प्रोसेस येथे समोरासमोर आणि स्थानिक भाषेचा वापर करण्यासारखे कौशल्य असले पाहिजे जेणेकरून प्रोग्राम एक्सरसाइज ची व्याप्ती वाढू नये हे काही घटक फॅसिलिटेशन प्रोसेस मध्ये विचारात घ्यायला हवे तेव्हा हे एक प्रकारची कला आणि पार्टिसिपेटरी टूल्स परिणामकारक कंडक्ट करण्याचे फॅसिलिटीटेतर चे कौशल्य आहे म्हणून जेव्हा आपण समुदायाचा गुड फॅसिलिटेशन मध्ये समावेश करतो तेव्हा आपण हे विचारात घ्यायला हवे आणि नंतर आपल्याला लोकल नॉलेज समाविष्ट करण्याची गरज आहे बऱ्याच केसेस मध्ये लॅटेन्ट नॉलेज टॅक्टिक नॉलेज महत्वाचे आहे आणि म्हणून आपल्याला त्या लोकांचे अनुभव आणि नॉलेज घेण्याचा प्रयत्न करायला हवा लोक त्यांचे अनुभव वापरून आणि त्या ठिकाणी त्यांच्या पारंपारिक जगण्यानुसार त्यांचे नॉलेज विकसित होत असते आणि ते शक्य आहे आणि रिसोर्सेस जसे की माती चिखल किंवा झाडे आणि अजून काही नैसर्गिक व इतर रिसोर्सेस त्यांच्याकडे आहेत आणि हे रिसोर्सेस वापरून ते लोक सर्व प्रोजेक्ट कमी खर्चिकआणि प्रभावी बनवू शकतात याचे त्यांना नॉलेज आहे आणि त्यामुळे त्यांना स्वतःची मालकी हक्क आहे असे वाटते आणि तिथे खरोखर काही रिसोर्सेस उपलब्ध आहेत आणि दुसरे पब्लिक पार्टिसिपेशन चे आउटकम आहे जसे की इम्पलेमेंटेशन बाबतीत सहभाग हा यशस्वी झालाच पाहिजे हे असे नाही की आपण काही प्लान बनवत आहोत काही बोलत आहोत आणि नंतर आपण ते सर्व विसरून जात आहोत आपल्या प्रोजेक्ट चे आउटकम काय आहेत हे आपल्याला स्पष्ट असलेच पाहिजे ट्रान्सपरन्सी आणि अकाऊंटॅबिलिटी तसेच प्रोजेक्ट ची किंमत किती आहे या प्रोजेक्ट चा फायदा कुणाला होणार आहे अशा प्रकारच्या काही गोष्टी फार स्पष्ट असायला हव्यात अकाउंटटेबल म्हणजेच इथे कामाचे वितरण कसे होईल आणि लोक कुठले रोल निभावणार आहेत एकमेकांवरील परस्पर विश्वास हा देखील सहभागा द्वारे मिळविला जातो स्टेकहोल्डर्स ने एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांनी वाद विवाद टाळले पाहिजेत स्वतः वरील अविश्वास हे एक आदर्श सहभाग असू शकतो जेव्हा तुम्ही काही मिळवतात जेव्हा तुम्ही काही प्रोजेक्ट पूर्ण करतात समुदायासाठी स्वतः प्रोजेक्ट करतात तेव्हा त्यांना आपला मालकी हक्क आहे असे वाटते ज्या लोकांवर आपत्तीचा परिणाम झाला आहे त्या लोकांसाठी तुम्ही नवीन घरे बांधत आहात तेव्हा या प्रोजेक्टच्या शेवटी लोक ही घरे घेतील ते याला नकार देणार नाही जर त्यांनी त्या घरांना नकार दिला तर आपल्याला वाटते की तिथे मालकी हक्क नाही आणि म्हणून आपण खात्री केली पाहिजे की यशस्वी सहभाग म्हणजेच त्या प्रोजेक्ट मधून त्या लोकांना हा मालकी हक्क मिळाला पाहिजे संघर्ष निराकरण मी सांगितल्याप्रमाणे जर तिथे कुठल्याही प्रकारचा अविश्वास असेल तर कदाचित निर्णयावर एकमत होणे नेहमी शक्य होणार नाही परंतु कमीत कमी एका ग्रुप ला तरी माहीत असायला हवे की दुसऱ्या ग्रुप च्या दृष्टिकोनातून इथे काय चिंता आहेत काय समस्या आहेत त्यामुळे तिथे एक प्रकारचे ज्ञान समजदारपणा आणि असलेला इंटरेस्ट शेअर केला जाईल आणि किफायतशिर लोकल नॉलेज आणि उपलब्ध असलेले स्थानिक नैसर्गिक रिसोर्सेस वापरून आणि लोकांचे काम त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या यांचा समावेश करून आपण परिणामकारक रित्या खर्च कमी करू शकतो आणि स्वावलंबी होतो त्यांना मोठ्या प्रमाणात निसर्गाचे नुकसान करायची गरज नसते किंवा दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची देखील गरज नाही तेव्हा यामुळे ते सहज सेल्फ एन्हान्स सेल्फ रिलायन्स प्रकारचे प्रश्न पुढे नेऊ शकतात म्हणून जर त्यांच्याकडे काही प्लान असतील तर ते कोणत्याही बाहेरील संस्थांवर अवलंबून न राहता त्या प्लान चा पाठपुरावा करू शकतात इतर टाईम इफेक्टिव्ह म्हणजे प्रोजेक्ट विशिष्ट वेळेत पूर्ण करणे प्रोजेक्ट खूप लांबू नये तसेच खूपच लहान असू नये म्हणूनच हे लोकांच्या पार्टिसिपेशनचे क्राइटेरिया आहेत मी मुंबई घाना आणि गुजरातमधील लोकांच्या पार्टिसिपेशनचे वेगवेगळ्या केस स्टडी मधून पिक्चर देण्याचा प्रयत्न करेन हे लेक्चर ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि मी इतर लेक्चर मध्ये केस स्टडी मधून ओळख करुन देतो या आयडिया अप्लाय करण्यासाठी आपण काही केस स्टडी पाहू धन्यवाद मी तूमचा आभारी आहे